तर आपण आता एकसंधता म्हणजेच होमोजिनीटी प्रॉपर्टी पाहू तर मूलतः ह्यासाठी असे आवश्यक आहे की प्रेरक म्हणजेच इनपुटला किंवा उद्दीपन म्हणजेच एक्सायटेशनला एखाद्या स्थिरांकाने म्हणजेच कॉन्स्टन्टने गुणले तर आउटपुट किंवा प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्स देखील त्याच समान स्थिरांकाने गुणला जावा लागतो रेजिस्टर साठी ओहमच्या नियमा Ohms Law नुसार इनपुट करंट i आणि आउटपुट वोल्टेज v यातील संबंध असा आहे की v i R जर करंट स्थिरांक K ने गुणून वाढवला किंवा कमी केला तर त्यानुसार वोल्टेज K च्या पटीने वाढेल किंवा कमी होईल म्हणजेच R kv तर हे आहे समीकरण 2 खरेतर प्रकरण 4 मधील समीकरण 2 म्हणून 4 2 परंतु मी 2 3 असेच म्हणेन आणि बेरजेचा गुणधर्म म्हणजेच एडिटीविटी प्रॉपर्टी ह्यासाठी काय आवश्यक आहे तर इनपुटच्या बेरजेला मिळणारा प्रतिसाद बरोबर प्रत्येक इनपुट स्वतंत्ररित्या वापरून प्रत्येकाला मिळालेल्या प्रतिसादांची बेरीज समजा एकापेक्षा अधिक इनपुट्स आहेत आणि सर्व इनपुटची बेरीज केली आणि एक आउटपुट मिळाला आता आपण इनपुट एकावेळी एकच वापरल्यास आपल्याला जे आउटपुट प्रतिसाद मिळतील त्यांची आपण बेरीज केली तर ती सर्व इनपुट एकत्रित दिल्याने मिळणाऱ्या प्रतिसादाइतकीच असेल तर ऍडिटिव्हिटी गुणधर्मास काय आवश्यक आहे तर इनपुटच्या बेरजेला मिळणारा प्रतिसाद बरोबर प्रत्येक इनपुट वेगवेगळा दिल्याने मिळणाऱ्या प्रतिसादांची बेरीज म्हणजे समजा अनेक इनपुट आहेत तर एकावेळी एक इनपुट द्या आणि प्रतिसाद मिळवा त्या सर्वांची बेरीज करा आता पुन्हा सर्व इनपुट एकाचवेळी द्या आणि आउटपुट मिळवा ह्या दोन बाबतीतील आउटपुट समान असले पाहिजेत ह्याला ऍडिटिव्हिटी गुणधर्म म्हणतात तर रेजिस्टरसाठी असलेला वोल्टेज करंट संबंध वापरू जर v1 i1 R आणि v2 i2 R तर i1 i2 वापरल्याने आपल्याला मिळते v i1 i2 R म्हणजेच i1 R i2 R त्यामुळे v v1 v2 हा ऍडिटिव्हिटी गुणधर्म आहे तर ह्या अटीची पूर्तता झाली पाहिजे त्यामुळे आपण म्हणतो की रेजिस्टर हा सरळरेषीय म्हणजेच लिनिअर घटक आहे कारण त्याचा वोल्टेज करंट संबंध होमोजिनिटी आणि ऍडिटिव्हिटी दोन्ही गुणधर्म पाळतो असे असेल तरच आपण म्हणतो की घटक लिनिअर आहे त्याने होमोजिनिटी आणि ऍडिटिव्हिटी दोन्ही गुणधर्माची पूर्तता केली पाहिजे तरच आपण त्याला लिनिअर घटक म्हणतो सामान्यपणे एखादे सर्किट होमोजिनिअस आणि ऍडिटिव्ह दोन्ही असेल तर ते लिनिअर सर्किट असते लिनिअर सर्किटमध्ये केवळ लिनिअर घटक लिनिअर डिपेन्डन्ट सोर्सेस आणि इनडिपेन्डन्ट सोर्सेस असतात हे सर्व अधोरेखित आहे वेगळ्या शब्दात लिनिअर सर्किट कोणते तर ज्यामध्ये आउटपुट हा इनपुटच्या थेट समप्रमाणात म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल असतो अशा सर्किटला लिनिअर सर्किट म्हणतात परंतु लक्ष द्या की p i वर्ग R v वर्ग भागिले R हे सूत्र न रेषीय म्हणजेच नॉन लिनिअर आहे तर पॉवर वोल्टेज संबंध नॉन लिनिअर आहे येथे लिहिले आहे की ह्या पुस्तकात पुस्तक नाही खरेतर प्रकरणात पुस्तक पूर्ण झाले नाही म्हणून प्रकरण तर ह्या प्रकरणात आपण केवळ लिनिअर सर्किट पाहणार आहोत म्हणून येथे पाहिलेले थेरम नॉन लिनिअर सर्किटला लागू नसतील त्यामुळे हे पॉवरला लागू होत नाही तर आपण फक्त लिनिअर सर्किट पाहू तर परीक्षेच्या दृष्टीने सरळरेषीय तत्व म्हणजेच लिनिअरिटी प्रिंसिपल कसे स्पष्ट करणार त्यासाठी आकृती 1 पहा येथे एक वोल्टेज सोर्स आहे आणि डाव्या बाजूस लोड रेजिस्टर R आहे त्यात करंट वाहत आहे आणि ह्या दोघांदरम्यान हा भाग म्हणजे एक लिनिअर सर्किट आहे परंतु त्यामध्ये कोणताही इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स नाही आणि हे वोल्टेज आहे आणि हा लोड रेजिस्टर R आहे त्यात करंट i वाहत आहे आता प्रश्न असा आहे की समजा v 5 V आणि त्या क्षणी i 1 A जर मी v 10 V केले तर i 2 A असला पाहिजे कारण v दुप्पट केले आहे म्हणून i देखील दुप्पट झाला पाहिजे जर खरोखर असे झाले तर हे सर्किट लिनिअर सर्किट आहे ह्या गुणधर्माची पूर्तता झाली पाहिजे तर ह्या बाबतीत हे लिनिअर सर्किट वोल्टेज सोर्स v लावून उद्दीपित एक्सायटेड excited केलेले आहे मी ते सांगितले आहे ते वोल्टेज इनपुट म्हणून काम करते आणि ह्या सर्किटचा शेवट लोड रेजिस्टन्स R मध्ये होतो तर मी सांगितले की v उदाहरणार्थ समजा मी येथे काय घेतले आहे मी जे सांगितले तेच येथे आहे जर v 100V असताना करंट 20A असेल तर मग v 10 V केले तर करंट 2A असला पाहिजे कारण आपण k 0 1 ने गुणत आहोत तर हे झाले लिनिअरिटीचे तत्व त्यानुसार ह्या अटीची पूर्तता झाली पाहिजे त्यानंतर आकृती 2 मधील सर्किटमध्ये v 3V आणि v 6V असताना i0 ची किंमत शोधा तर ह्या बाबतीत येथे एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स vx आहे आतापर्यंत आपण सर्व KCL व KVL समीकरणे अभ्यासली आहेत तर ह्या बाबतीत हे वोल्टेज vx आहे आणि येथे एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स vx आहे तर हे vx म्हणजे खरेतर 2i1 आहे तर ह्या बाबतीत आपण काय करू शकतो तर येथे दोन मेश आहेत आणि त्या दोघांदरम्यान एक वोल्टेज सोर्स आहे हा करंट सोर्स नाही म्हणून आपण KVL वापरून हे सोडवू शकतो आणि हे सर्किट लिनिअर आहे की नाही हे सिद्ध करू शकतो तर आपण KVL वापरूया तर ह्या सर्किटमध्ये मेश 1 आणि मेश 2 साठी KVL वापरा मी पुन्हा सर्व सांगणार नाही हे समजण्यासारखे आहे आणि हा करंट i0 आहे येथे हा i0 करंट दर्शविलेला आहे तर ह्या दोन मेशसाठी KVL वापरला तर दोन समीकरणे मिळतात एक म्हणजे 12 i1 4 i2 v 0 आणि 4 i1 16 i2 v vx 0 परंतु vx 2 i1 येथे पहा हे वोल्टेज v आहे आणि असे सांगितले आहे की v 3V आणि v 6V असताना i0 ची किंमत शोधून काढा तर ह्यावरून v 3V असताना सर्किट सोडवा आपल्याला i0 328A मिळते जेव्हा v 6V असेल तेव्हा i0 628 A मिळेल याचा अर्थ जेव्हा v 3V असेल तेव्हा i0 328A असेल जेव्हा v दुप्पट होते तेव्हा करंटदेखील दुप्पट होतो 628 A ह्यावरून स्पष्ट दिसते की सोर्स वोल्टेज दुप्पट झाले की करंटदेखील दुप्पट होतो म्हणून हे लिनिअर सर्किट आहे तर ह्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण घ्या जेव्हा सर्किटमध्ये i 5 A आणि i 10A असेल त्यावेळी v0 ची किंमत शोधा तर i हा खरेतर करंट सोर्स आहे करंट सोर्स दिलेला आहे आणि v0 शोधून काढायचा आहे हे वोल्टेज v0 आहे तर v0 4 i2 आणि ह्याबाबतीत i 5A असताना v0 शोधून काढायचा आहे तर हा 5A आहे आणखी एक परिस्थिती म्हणजे i 10A तर i 5A आणि i 10A म्हणजे करंट दुप्पट होत आहे आपोआप हे समजते की आपण v0 ची किंमत शोधून काढल्यास ती दुप्पट आली पाहिजे तर ह्यानुसार आपण हे सोडवू तर हा करंट i ह्या दिशेने आहे हा 5A आहे आणि हा i1 त्याच दिशेने आहे तर मूलतः i1 i किंवा i i1 म्हणून आपण मेश 2 साठी KVL वापरला तर i1 i हे मी तुम्हाला सांगितले आणि 12 i2 2 i1 0 तर हे सर्व मी येथे लिहीत नाही हे सर्व समजण्याजोगे आहे मेश 2 साठी KVL वापरा म्हणून i2 i16 म्हणून v0 4 i2 तर i 5A ह्याचा अर्थ i1 5 A मी सांगितले आहे की i i1 म्हणून i2 i1 6 हे मी येथे दिलेले आहे तर येथे असे दिले आहे की i2 5 6 A आणि v0 देखील दिलेला आहे 42 माफ करा 4 i2 आणि v0 4 i2 206V आता जेव्हा i 10A त्यावेळी i1 सुद्धा 10A म्हणून i2 i1 6 किंवा 10 6 A म्हणून v0 4 i1 म्हणून तो होतो 406 V तर जेव्हा करंट 5A होता त्यावेळी हा 206 होता आणि जेव्हा करंट 10A झाला म्हणजेच दुप्पट झाला तेव्हा वोल्टेजही दुप्पट झाले त्यामुळे ह्यावरून असे दिसते की हे सर्किट लिनिअर आहे तर ह्यानंतर सुपरपोजिशन तत्व तर हे काहीसे असे आहे तर एखाद्या सर्किटमध्ये 2 किंवा अधिक इंडिपेन्डन्ट सोर्स असतील तर एखाद्या चल पदाच्या किंमतीमध्ये प्रत्येक इंडिपेन्डन्ट सोर्सचे किती योगदान आहे हे आपण शोधून काढू शकतो आणि नंतर त्याची बेरीज करायची समजा आपल्याकडे 2 किंवा अधिक इंडिपेन्डन्ट सोर्सेस आहेत तर त्यांपैकी एकावेळी एक विचारात घ्या त्यावेळी इतर सोर्सेस बंद करा म्हणजेच ऑफ करा आणि त्यांची बेरीज करा तर अशा पद्धतीला सुपरपोजिशन म्हणतात तर सुपरपोजिशनची संकल्पना ही लिनिअरिटी गुणधर्मावर आधारित आहे तर येथे हे अधोरेखित केलेले आहे सुपरपोजिशन तत्वानुसार लिनिअर सर्किटमधील एखाद्या घटकातील करंट किंवा एखाद्या घटकावरील वोल्टेज हे प्रत्येक इंडिपेन्डन्ट सोर्स एकटाच कृती करत असेल तेव्हा त्या घटकात असणारा करंट किंवा त्या घटकावर असणारे वोल्टेज ह्यांची बीजगणितीय म्हणजेच अल्जीब्रिक बेरीज असते म्हणजे सुपरपोजिशन तत्व वापरताना एकावेळी एकच सोर्स विचारात घ्यायचा केवळ इंडिपेन्डन्ट सोर्स विचारात घ्यायचा आहे डिपेन्डन्ट सोर्स असेल तर ते सर्किटमध्ये तसेच ठेवायचे ते बंद करायचे नाहीत ते आपण नंतर पाहू तर याचा अर्थ एकावेळी एक घेणे आणि घटकातील करंट किंवा घटकावरील वोल्टेज स्वतंत्रपणे शोधून काढणे आणि नंतर त्यांची बेरीज घेणे जे उत्तर मिळेल तेच संपूर्ण सर्किट असताना मिळणारी किंमत असेल असा आहे सुपरपोजिशन हा दृष्टिकोन चांगला आहे परंतु आकडेमोडीसाठी खूप वेळ लागतो याचा अर्थ सुपरपोजिशन वापरण्यासाठी मनात दोन गोष्टी ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे एकावेळी एकच इंडिपेन्डन्ट सोर्स सर्किटमध्ये ठेवायचा उर्वरित सर्व सोर्स बंद ठेवायचे म्हणजेच प्रत्येक वोल्टेज सोर्स 0V मानायचा म्हणजेच त्याची दोन टोके थेट जोडायची म्हणजेच तो शॉर्ट सर्किट करायचा आणि प्रत्येक करंट सोर्स 0A मानायचा अर्थात तो ओपन सर्किट करायचा आपण नंतर काही उदाहरणे घेऊन पाहू त्यावेळी लक्षात येईल की असे केल्याने आपल्याला सोपे आणि व्यवस्थित सांभाळता येईल असे सर्किट मिळते म्हणजेच वोल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट केल्याने आणि एकावेळी एकच घेतल्याने आणि करंट सोर्स असेल तर तो ओपन करण्याने कारण आपल्याला एकावेळी एकच सोर्स सर्किटमध्ये ठेवायचा आहे डिपेन्डन्ट सोर्सची किंमत चल पदांनुसार ठरते म्हणून ते आहे तसे ठेवले जातात डिपेन्डन्ट सोर्स असल्यास ते बंद करू शकत नाही कारण त्यांची किंमत इतर कुठल्यातरी वोल्टेज किंवा करंटवर अवलंबून असते त्यामुळे ते आहे तसे ठेवले जातात कसे ते आपण नंतर पाहू तर सर्किट विश्लेषणात सुपरपोजिशनमुळे किंचित जास्त काम करावे लागते आणि हा एक मोठा गैरफायदा आहे सुपरपोजिशन हे लिनिअरिटीवर आधारित आहे त्यामुळे हे तत्व सोर्सच्या पॉवरसाठी वापरता येत नाही कारण रेजिस्टन्सने शोषलेली पॉवर ही वोल्टेज किंवा करंटच्या वर्गावर अवलंबून असते त्यामुळे हा सिद्धांत पॉवरला लागू होत नाही केवळ वोल्टेज आणि करंटसाठी वापरता येतो तर सुपरपोजीशन थेरम वापरून आकृतीत दिलेल्या सर्किटमधील v ची किंमत शोधून काढा जेव्हा आपल्याला वोल्टेज v ची किंमत मिळवायची आहे सर्वसाधारणपणे v 2i कारण हा करंट i वाहत आहे आणि सुपरपोजिशन तत्व वापरून आपल्याला हे करायचे आहे येथे एक इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे आणि एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे तर हे कसे करायचे प्रथम सुपरपोजिशन थेरम वापरताना आपण काय करू की एकावेळी एक सोर्स घेऊ कसे करायचे ते पहा तर ह्या बाबतीत करंट सोर्स बंद केला हा 6A सोर्स बंद केला तर सर्किट असे दिसते तर 6A सोर्स बंद केला की सर्किट असे होईल ह्यावेळी हा करंट i1 आहे ह्यामधून वाहणारा करंट i1 असा घेतला आणि दुसऱ्या बाबतीत करंट सोर्स आहे परंतु वोल्टेज सोर्स 12 V वोल्टेज सोर्स नाही येथे करंट सोर्स आहे आणि त्यावेळी 12V वोल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट केला आहे कारण एकावेळी एकच घ्यायचा करंट सोर्स बंद म्हणजे तो ओपन करायचा आणि वोल्टेज सोर्स बंद म्हणजे तो शॉर्ट करायचा तर ह्यावेळी येथील ह्या ब्रँचमधील करंट i3 असा घेतला आहे म्हणजेच मूळ सर्किटमध्ये येथील करंट i1 i3 असणार आहे आणि 2 Ω रेजिस्टन्सवरील हे वोल्टेज v आहे सुपरपोजिशननुसार v हे वोल्टेज v1 अधिक हे वोल्टेज v2 तर कल्पना अशी आहे की ह्यापूर्वीच्या सर्किटमध्ये मला त्या सर्किटपाशी जाऊ द्या येथे हा करंट i आहे त्यामुळे सुपरपोजीशन थेरममुळे ह्यासाठी दोन वेगळी सर्किट मिळाल्यानंतर ह्या 2Ω रेजिस्टन्सच्या बाबतीत जेव्हा करंट सोर्स ओपन असतो तेव्हा हा करंट i आहे आणि जेव्हा वोल्टेज सोर्स शॉर्ट केला जातो परंतु करंट सोर्स असतो तेव्हा येथे i3 आहे त्यामुळे मूलतः i i1 i3 आणि v1 2 i1 आणि v2 2 i3 आणि v v1 v2 कारण आपण एकावेळी एक सोर्स विचारात घेत आहोत येथे हे v1 आहे आणि येथे हे v2 आहे त्यामुळे मूलतः हे v1 v2 होते तर पुढे जाण्यापूर्वी ह्या बाबतीत i1 करंट मिळवणे फार सोपे आहे येथे KVL वापरला की येथे 4 2 होते हे खूप सोपे सर्किट आहे ह्यात फार काही नाही तर मूलतः 6 i1 12 म्हणून i1 2A हा करंट याचाच अर्थ v1 2 i1 आणि i1 2 म्हणून v1 22 4V हा झाला v1 त्याचप्रमाणे हे सर्किट सोडवले तर मूलतः सुरुवातीला आपण करंट विभागणी म्हणजेच करंट डिव्हिजन पद्धत अभ्यासली होती तर हे मूलतः समांतर म्हणजेच पॅरलल सर्किट आहे हा 4Ω आणि हा 2Ω पॅरलल आहेत आणि 6A करंट येथे आत शिरत आहे त्यामुळे करंट विभागणी पद्धत वापरून i3 ची किंमत काय असेल आपण थेट असे लिहू शकतो i3 आपल्याला ह्यातील करंट i3 शोधायचा आहे म्हणून हा रेजिस्टन्स 4 आहे त्यामुळे 4 भागिले 4 2 हा 4 आहे आणि हा 2 गुणिले 6 त्यामुळे खरेतर 4A म्हणून i3 4A असे थेट करंट विभागणी पद्धतीवरून मिळते आणि i3 4A त्यामुळे v2 2 i3 म्हणजेच 24 म्हणजे 8V तर येथे आपल्याला v1 4V मिळाले आणि येथे v2 8V त्यानंतर v किती आहे v बरोबर v1 v2 म्हणजेच 4 8 12V हा झाला v सुपरपोजीशन थेरमनुसार परंतु आपल्याला ह्याची पडताळणी केली पाहिजे त्यासाठी ह्या सर्किटची उकल केली पाहिजे तर हे संपूर्ण सर्किट घेऊन उकल करा आणि हे वोल्टेज v 12V आहे की नाही ते पहा हेदेखील येथे सोडवलेले आहे तर मी जे सांगितले ते सर्व येथे केलेले आहे तर ह्या सर्व गोष्टी आता पडताळण्यासाठी तुम्ही हे सोडवा i1 i3 6 आणि v 12V त्यामुळे ह्या उत्तरांवरून पडताळून पहा तुम्हाला सहजपणे समजेल की सर्किट सोडवल्यानंतर आपल्याला i 6A मिळते कारण येथे सोडवताना आपल्याला i1 2A मिळाला आणि येथे हे सोडवताना आपल्याला ह्या सर्किटसाठी i3 4A मिळाला तर सुपरपोजीशन थेरमनुसार i i1 i3 2 4 6A आणि हा i जर 6A आहे तर हा रेजिस्टन्स 2Ω होता त्यामुळे 2 6 12V तर असे झाले आणि ह्याचाच अर्थ हे सर्किट सोडवल्यानंतर iशोधून काढला की तो 6A येतो आणि v 612 V मिळते तर ह्या सर्व गोष्टी आपण केल्या ह्याचाच अर्थ येथे लिहिले आहे की v 12V त्यामुळे सुपरपोजीशन थेरम वापरून आणि संपूर्ण सर्किट धरूनदेखील हा प्रश्न सोडवला आहे आता पुढे सुपरपोजिशन थेरम वापरून आकृती 4 मधील सर्किटमधील करंट ix ची किंमत मिळवा तर ह्या बाबतीत सुपरपोजिशन थेरम वापरून ix ची किंमत मिळवायची आहे ix शोधायचा आहे एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे 5 ix आणि आधी सांगितल्याप्रमाणे डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स सर्किटमध्ये आहे तसा ठेवायचा आपण तो काढून टाकायचा नाही बंद करायचा नाही परंतु येथे एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स 4A आणि एक इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स 20V आहे इतर सर्व रेजिस्टन्सच्या किंमती दिलेल्या आहेत सुपरपोजिशन थेरम वापरून ixची किंमत मिळवायची आहे तर ह्या बाबतीत एकावेळी एक सोर्स ठेवू एकदा हा वोल्टेज सोर्स विचारात घ्यायचा आणि एकदा हा करंट सोर्स विचारात घ्यायचा वोल्टेज सोर्स विचारात घेताना हा ओपन करायचा आणि करंट सोर्स विचारात घेताना हा शॉर्ट करायचा प्रत्येक बाबतीत ix वेगळा असेल मूलतः ix उदाहरणार्थ ix ix ix कसे ते पाहू जरा थांबा तर ह्या बाबतीत सर्किट असे होते की डिपेन्डन्ट सोर्स आहे तसा ठेवला ix ix ix आता ix 5Ω रेजिस्टन्समधील करंट जेव्हा केवळ 4A करंट सोर्स सर्किटमध्ये असेल हे आकृती 4 7 मध्ये दाखवलेले आहे आता आपण सुपरपोजिशन वापरू तर हा वोल्टेज सोर्स येथे शॉर्ट केला तर येथे वोल्टेज सोर्स शॉर्ट केला ह्या वेळी केवळ 4A करंट सोर्स येथे आहे हा करंट ix आहे मी सांगितले आहे की ix ix ix आणि त्याचप्रमाणे येथे सर्व मेशमध्ये i1 i2 i3 दाखवले आहेत येथे देखील हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स 5 ix असेल हा आता ix असणार नाही ix असेल त्याचप्रमाणे जेव्हा येथे वोल्टेज सोर्स असेल जेव्हा येथे वोल्टेज सोर्स असेल तेव्हा करंट सोर्स नसेल हे पहा करंट सोर्स ओपन केला आहे अशा वेळी हा करंट ix असेल आणि येथे देखील 5 ix असेल तर ह्याचा अर्थ हे सर्किट आणि ते सर्किट आपल्याला सोडवायला लागेल आणि ix व ix च्या किंमती मिळवायला लागतील आणि त्यांची बेरीज करावी लागेल आणि संपूर्ण सर्किट घेऊन त्याची उकल केली तर समान उत्तर मिळेल तर ह्याचा अर्थ प्रथम आपल्याला हे सर्किट सोडवायला लागेल एक गोष्ट लक्षात घ्या ह्या सर्व गोष्टी येथे लिहिलेल्या आहेत हा नोड A आहे तर हा 4A करंट असा वाहत आहे तर हा 4A आहे आणि करंट i3 क्लॉकवाईज घेतलेला आहे तर i3 देखील नोडमध्ये शिरत आहे आणि ix देखील नोड मध्ये शिरत आहे त्यामुळे नोड A पाशी KCL वापरला तर i3 ix हे दोन्ही करंट आत शिरत आहेत आणि 4A करंट दूर जात आहे म्हणून 4A तर ह्या बाबतीत हे सर्किट सोडवण्यासाठी KCL वापरावा लागेल त्याचप्रमाणे i1 4A आपण मेश 1 पाहिली तर i1 4A कारण हा करंट सोर्स 4A वरच्या दिशेने आहे म्हणून i1 4A तर उरलेले काम आपण सहज करू शकू शिवाय ह्या नोड A कडील KCL मी आधीच सांगितला आहे आणि त्यानुसार आपण हे सोडवू शकू ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून हे सर्किट 4 7 a आणि हे सर्किट 4 7 b आहे त्यानुसार मेश 2 साठी देखील KVL वापरा त्याने आपल्याला समीकरण 3 मिळेल आता हे काम तुम्ही करा कारण तुम्हीआधीच KVL KCL समजावून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मेश 3 साठी 5 तुम्हाला ix साठी आणखी एक समीकरण मिळेल नोड A साठी KCL वापरून 4 ix 5 मिळेल हे समीकरण 5 आहे समीकरण 2 आणि 5 ही समीकरणे 3 आणि 4 मध्ये घाला त्यामुळे दोन सायमल्टिनिअस समीकरणे दिल्यानंतर आपल्याला मिळते 3 i2 2 ix 8 आणि i2 5 आणि ix 20 आहे ही दोन समीकरणे सोडवल्यानंतर आपल्याला ix 5217 A मिळते आता ix मिळवण्यासाठी पुन्हा 4A करंट सोर्स बंद करा आपण ते पाहिलेआहे की सर्किट आकृती 4 7 b प्रमाणे बनते तेदेखील आपण दाखवले आहे तर येथेदेखील मेश 4 साठी KVL वापरा येथे हे सर्किट घेतले तर ह्यात ही मेश 4 आहे आणि ही मेश 5 आहे येथे दोन्ही बाबतीत KVL वापरा आणि हे सोडवा तर ही सर्व समीकरणे आता तुम्ही लिहू शकता ते केले की मेश 4 साठी मिळते 6i4 i5 5ix 0 त्याचप्रमाणे मेश 5 साठी समीकरण लिहा मेश 5 कडे i5 ix मिळते कारण त्याच्या दिशा वर आणि खाली आहेत तर हे समीकरण 9 व 10 मध्ये घातल्यास आपल्याला हे समीकरण 6i4 4ix 0 मिळते आणि हे समीकरण 20 हे सोडवा आपल्याला ix 16 17A मिळते म्हणून ix ix ix 817A हे सोडवले तर आपल्याला तेच उत्तर मिळते 8 17A आणखी एकच सोपे उदाहरण पाहू सुपरपोजीशन थेरम वापरून आकृतीतील सर्किटमधील i ची किंमत मिळवा येथे 3 सोर्स आहेत 2 इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आणि एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स तर एकावेळी एक घ्या तर प्रथम 2 वोल्टेज सोर्स शॉर्ट करा केवळ करंट सोर्स ठेवा हे सोपे आहे कारण 6Ω आणि 8Ω दोघे सेरीजमध्ये जोडलेले आहेत म्हणून 6 8 बरोबर खरेतर 14Ω परंतु असो आपल्याला करंट i1 ची किंमत शोधायची आहे तर ह्या सर्किटमधील 8Ω आणि पहिल्या परिस्स्थितीत करंट i1 आहे कारण i i1 i2 i3 त्याचप्रमाणे जेव्हा हा 16V सोर्स घेऊ तेव्हा करंट सोर्स ओपन असेल आणि दुसरा वोल्टेज सोर्स शॉर्ट असेल ह्याचप्रमाणे तिसरा वोल्टेज सोर्स विचारात घेऊ तर अशा पद्धतीने एकावेळी एक सोर्स इतर सर्व बंद तर अशा पद्धतीने काम सोपे होते येथे i1 शोधून काढायचा आहे तर येथे i1 किती असेल हे शोधण्याचा प्रयत्न करू तर हा 8 Ω आणि 6 Ω मूलतः सिरीजमध्ये आहेत त्यामुळे ते 14Ω आहे आणि हा 2Ω आहे आणि त्यासोबत हा करंट सोर्स आहे हा करंट सोर्स 4A चा आहे मुळात ह्या तीन गोष्टी समांतर जोडलेल्या आहेत तर i1 किती असेल तर ही करंट विभागणी पद्धतच आहे आपण i1 ची किंमत मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती i1 2 2 14 4 A असेल तर ती 0 5 A असेल 8 16 इतकी म्हणजे 0 म्हणून i1 0 5A असेल तर हे सोपे आहे त्याचप्रमाणे येथे i2 किती आहे हे थेट काढता येते i2 काढण्यासाठी मुळात 6 2 आणि 8 सर्व सिरीजमध्ये आहेत म्हणून 16 Ω म्हणून i2 16 16 1A तो ह्या दिशेने वाहत आहे तर हा झाला i2 आणि आता i3 येथे हा 6 आणि हा 16 Ω सिरीजमध्ये आहेत त्यामुळे मूलतः माफ करा आपण KVL वापरला तर 16 i3 नंतर टोक प्रथम लागते म्हणून 12 0 म्हणून i3 1216 34A तर मी येथे लिहितो i3 0 कारण असे फिरताना 12V चे येथे हे टोक आहे KVL असा वापरला तर प्रथम टोक तर सुपरपोजीशन थेरम i1 i2 i3 तर ह्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी मी त्या सर्किटच्या वेळी सांगितल्या आहेत a b c सर्व सांगितले आहे आणि i1 ची आकडेमोड ही दिलेली आहे I2 दिलेला आहे i3 देखील 0 75 इतका येतो हे सांगितले आहे सुपरपोजिशन वापरल्यानंतर i1 i2 i3 ह्याची किंमत 0 5 1 0 75 0 मी असे सुचवेन की हे संपूर्ण सर्किट धरून ते सोडवा सर्व सोर्स घेऊन सोडवा आणि मिळणाऱ्या किंमती ह्या सुपरपोजिशनने मिळालेल्या किंमतीइतक्याच मिळतात ह्याची खात्री करून घ्या